तर या मॉड्यूलमध्ये आपले स्वागत आहे आणि या मॉड्यूलमध्ये आम्ही मागील मॉड्यूलमध्ये पाहिलेले प्रयोग करणार आहोत जो बँड पास फिल्टरचा सिद्धांत भाग आहे तर आम्ही बँड पास फिल्टर कसे डिझाइन केले जाऊ शकते ते पाहिले आणि आम्ही निष्क्रिय बँड पास फिल्टर कसे डिझाइन करू शकतो तसेच आम्ही सक्रिय बँड पास फिल्टर कसे डिझाइन करू शकतो ते पण पाहिले तर कमी पास फिल्टरसह उच्च पास फिल्टर समाकलित किंवा कॅस्केड करण्याचा विचार आहे आता आपण प्रयोग करू आणि प्रत्यक्षात काय होते ते पाहूया बरोबर तर ते करण्यासाठी आकृती 15 उच्च पास फिल्टर आणि कमी पास फिल्टरसह दिली आहे मूल्ये C1 R1 R2 C2 दिली आहेत आता एकदा तुम्ही सर्किट कनेक्ट केल्यानंतर आमचा उद्देश निष्क्रिय बँड पास फिल्टरच्या कार्याचा अभ्यास करणे आहे कारण तेथे कोणतेही सक्रिय घटक नाहीत आकृती 15 मध्ये दर्शविल्याप्रमाणे सर्किट कनेक्ट करा 5 व्होल्ट पीक टू पीक साइन वेव्ह 50 हर्ट्झ थेट Vin वर लावा 20 हर्ट्झच्या स्टेप्समध्ये वेगवेगळ्या वारंवारतेसाठी आउटपुट व्हाउटचे निरीक्षण करा आणि त्याचे पीक टू पीक आउटपुट व्होल्टेज लक्षात घ्या आउटपुटचा आकार आणि एंप्लिट्युड 159 हर्ट्झ उच्च पास फिल्टरची कट ऑफ फ्रीक्वेंसी fH आणि 1 5 किलो हर्ट्झ कमी पास फिल्टरची कट ऑफ फ्रीक्वेंसी fL वर टिप्पणी करा तर येथे आम्ही 1 5 किलो हर्ट्झच्या 1 5KHz कट ऑफ फ्रिक्वेन्सीसह कमी पास फिल्टर आणि 159 हर्ट्झच्या कट ऑफ फ्रिक्वेन्सीसह उच्च पास फिल्टर डिझाइन केले आहे तुमच्याकडे कमी पास फिल्टर आणि उच्च पास फिल्टरसाठी कट ऑफ फ्रिक्वेन्सी आहे आणि या विशिष्ट प्रकरणात आउटपुटमध्ये आम्ही काय पाहतो ते पाहू जे पॅसिव्ह बँड पास फिल्टर आहे तर ब्रेडबोर्डवरील सर्किट दाखवण्यास मदत करण्यासाठी मी सीतारामला बोलावणे इच्छितो आणि मग सर्किट कसे दिसते ते पाहू तर तुम्ही निष्क्रिय उच्च पास फिल्टर आणि कमी पास फिल्टर एकत्र जोडलेले पाहू शकता आता आम्ही फ्रिक्वेन्सी जनरेटरद्वारे सिग्नल लागू करत आहोत जे आम्ही सुमारे 49 हर्ट्झ निश्चित केले आहे आणि उच्च पास फिल्टरच्या इनपुटमध्ये 5 व्होल्ट पीक टू पीक एंप्लिट्युड देण्यात आले आहे आणि आउटपुट कमी पास फिल्टरमधून आहे तर बँड पास फिल्टरचे इनपुट हे उच्च पास फिल्टरचे इनपुट आहे आणि बँड पास फिल्टरचे आउटपुट कमी पास फिल्टरचे आउटपुट आहे तर 5 12 व्होल्ट लागू करताना ते समानतेच सिग्नलला जाण्याची परवानगी देत नाही आणि या विशिष्ट वारंवारतेला अवरोधित करते तुम्ही एक विशिष्ट टप्प्यावर एक अतिशय महत्त्वाचा प्रभाव देखील पहाल ते म्हणजे लोडिंग इफेक्ट मी तुम्हाला सांगेन 99 हर्ट्झच्या वारंवारतेसाठी वारंवारता ठीक आहे परंतु एंप्लिट्युड ठीक नाही याचा अर्थ असा की ते या विशिष्ट फिल्टरमधून वारंवारतेला जाऊ देत नाही आता वारंवारता वाढवूया पीक टू पीक व्होल्टेज देखील वाढत आहे या विशिष्ट उच्च पास फिल्टरचे मूल्य आणखी वाढवून 159 हर्ट्झच्या जवळ तुम्हाला तुमच्या आउटपुटमध्ये अचानक उडी दिसेल तुम्ही पहा ही कमाल वारंवारता 159 2 हर्ट्झ पार करण्याची परवानगी देत आहे परंतु आपण आउटपुटवर व्होल्टेज पाहू शकत नाही जे 2 4 व्होल्ट आहे हे लोडिंग इफेक्टमुळे आहे जे आम्ही ऑपरेशनल अॅम्प्लिफायर वापरल्यास काढू शकतो हे सक्रिय फिल्टर आहे म्हणूनच बहुतेक प्रकरणांमध्ये वारंवारता वाढविण्यावर लोडिंग इफेक्टमुळे लोक निष्क्रिय फिल्टर वापरत नाहीत येथे आम्ही 1 5 किलो हर्ट्झपर्यंत 1 5KHz वारंवारता पार करू शकतो आणि 1 5 किलो हर्ट्झपेक्षा जास्त झाल्यावर 1 5KHz व्होल्टेज लक्षणीयरीत्या कमी होत आहे म्हणून जर तुम्ही 1 5 किलो हर्ट्झपेक्षा जास्त वारंवारता 1 5KHz जी तुम्ही कमी पास फिल्टरसाठी निश्चित केली आहे ती वाढवत राहिल्यास ती उच्च वारंवारता अवरोधित करण्यास सुरवात करेल ते फक्त ठराविक वारंवारता बँड पार करेल लोडिंगमुळे तुम्ही आउटपुटमधील महत्त्वपूर्ण फरक पाहू शकत नाही लोडिंगच्या परिणामामुळे कोणता बँड पार होत आहे कोणता बँड पार होत नाही हे समजू शकत नाही आउटपुट सिग्नलचा आकारावर काय टिप्पणी आहे आउटपुट सिग्नल इनपुट सिग्नलपेक्षा लहान असलेल्या व्होल्टेजसह इनपुट सिग्नलचे अनुसरण करतो लोडिंगच्या प्रभावामुळे कोणत्या वारंवारतेच्या बँडला जाण्याची परवानगी आहे वारंवारताचा कोणता बँड पार होऊ दिला जात नाही हे स्पष्ट करणे कठीण आहे आम्ही प्रयोगात बँड पास फिल्टर वापरत असताना ही आमची टिप्पणी आहे तर आमचा प्रयोग बँड पास फिल्टरवर आहे बरोबर आता निष्क्रिय बँड पास फिल्टरऐवजी मी सक्रिय बँड पास फिल्टर वापरला तर काय होईल

जर तुम्हाला इथे पुन्हा सर्किट दिसले तर आमच्याकडे उच्च पास फिल्टर आहे आमच्याकडे कमी पास फिल्टर आहे आमच्याकडे R2R1 च्या मदतीने प्रवर्धन आहे बरोबर हे एक इनव्हर्टिंग अॅम्प्लीफायर आहे आणि प्रवर्धन R2R1 आहे आम्ही लोडिंग प्रभाव पाहण्यास सक्षम असणार नाही तर जर मला हे डिझाइन करायचे असेल तर मला सर्वप्रथम आकृती 16 मध्ये दाखवल्याप्रमाणे हे सर्किट कनेक्ट करावे लागेल तर मी माझे सर्किट या विशिष्ट फॉरमॅटमध्ये जोडेन आणि मी फ्रिक्वेन्सी जनरेटर वापरून इनपुटवर सिग्नल लागू करेन पुढचे पाऊल म्हणजे या फिल्टरची कट ऑफ फ्रिक्वेन्सी 159 15 हर्ट्झ आणि 1 59 किलो हर्ट्झ आहे कट ऑफ फ्रिक्वेन्सी fL आणि fH कळल्यानंतर आम्ही V1 वर 50 हर्ट्झची 5 व्होल्ट साइन वेव्ह लागू करू आम्ही 20 हर्ट्झच्या चरणासह वारंवारता वाढविण्यास प्रारंभ करू तर Vo वरील आऊटपुटचे निरीक्षण करूया आणि त्याचे पीक टू पीक आउटपुट व्होल्टेज लक्षात घेऊ कट ऑफ फ्रिक्वेन्सीच्या बरोबरीची वारंवारता आपण पाहू शकू एंडप्लिट्युड A √2च्या जवळ असेल fLच्या खाली आणि fHच्या वर असताना एंप्लिट्युड दाबला जातो एंप्लिट्युड सप्रेशन म्हणजे काय माझ्याकडे 5 व्होल्ट पीक टू पीक व्होल्टेज असल्यास जेव्हा मी असे म्हणतो की कट ऑफ फ्रिक्वेन्सीच्या खाली आणि कट ऑफ फ्रिक्वेन्सीच्या वर माझे एंप्लिट्युड दाबले जाईल मी इनपुट सिग्नल म्हणून जे देतो त्या तुलनेत माझे एंप्लिट्युड कमी असेल मग हे एंप्लिट्युड सप्रेशन आहे तर दुसरा मुद्दा असा की आपल्याकडे R110 kilo ohm R21 kilo ohm आहे मी माझा गेन मोजला तर तो ० १ आहे जर मला गेन वाढवायचा असेल तर R2 च्या जागी 100 किलो ओहम घाला जर मला गेन 0 1 वरून 1 किंवा 10 पर्यंत वाढवायचा असेल तर मी R2 चे मूल्य बदलत राहू शकतो कारण गेन R2R1 आहे R1हा 10 किलो ओम आहे गेन सध्या 0 1 आहे जर मी R2ला 10 किलो ओहमच्या बरोबरीचे केले तर तर माझा गेन 1असेल जर मी R2100 किलो ओहम केला तर 100 किलो ओम10 किलो ओम केला गेन 10 होतो म्हणजे मी R2च्या मदतीने माझा गेन बदलू शकतो निष्क्रिय फिल्टरच्या बाबतीत आम्ही गेन बदलू शकत नाही तर जर असे असेल तर ब्रेडबोर्डवर सर्किट प्रत्यक्षात अंमलात आणू आणि जेव्हा आपण 5 व्होल्ट पीक ते पीक साइन वेव्ह लागू करतो तेव्हा आपल्या आउटपुट व्होल्टेजचे काय होते ते पाहू या तर ब्रेडबोर्डवर पाहू सीताराम परत आला आहे आणि तो तुम्हाला ब्रेडबोर्डवरील फिल्टर दाखवेल

तुम्ही पहात आहात की तुमच्याकडे उच्च पास फिल्टर आहे तुमच्याकडे कमी पास फिल्टर आहे तुमच्याकडे ऑपरेशनल अॅम्प्लीफायर आहे आता तुम्ही हे ऑपरेशनल अॅम्प्लिफायर इनव्हर्टिंग मोडमध्ये वापरत आहात म्हणूनच गेन R1आणि R2 वापरून बदलला जाऊ शकतो आत्तासाठी आम्ही 0 1 चा गेन ठेवला आहे आणि आम्ही उच्च पास फिल्टरमध्ये इनपुट लागू करत आहोत मग आपण लो पास फिल्टरचे आउटपुट पाहू तर पुन्हा हे बँड पास फिल्टर आहे पॅसिव्ह बँड पास फिल्टर आणि ऍक्टिव्ह बँड पास फिल्टर मधील एकच बदल हा आहे की इथे आमच्याकडे op amp आहे आणि आम्ही गेन बदलू शकतो आम्ही डीसी पॉवर सप्लाय वापरत आहोत आणि डीसी पॉवर सप्लाय द्वारे आम्ही आधीच बायस व्होल्टेज म्हणून ±15 व्होल्ट लागू केले आहेत तुम्ही पहात आहात की 50 हर्ट्झची वारंवारता दिली जाते आणि एंप्लिट्युड 5 व्होल्ट म्हणून दिले जाते या विशिष्ट प्रकरणात माझे आउटपुट व्होल्टेज ऑसिलोस्कोपवर पाहिले जाईल आउटपुट व्होल्टेज काय आहे आपण पाहतो की वारंवारता 50 हर्ट्झ आहे कमी वारंवारता fL 159 15 हर्ट्झ होती तर हे 50 हर्ट्झला परवानगी दिली जाणार नाही म्हणूनच पीक टू पीक व्होल्टेज 200 मिली व्होल्ट आहे आउटपुटवरील इनपुट सिग्नल fL खाली पूर्णपणे दाबला जातो ते fHच्या वर देखील दाबले जाईल आता आपण 20 हर्ट्झच्या चरणांमध्ये वारंवारता वाढवू या तर 50 हर्ट्झ पासून ते 70 हर्ट्झपर्यंत वाढवू आम्ही पाहतो की ते अजूनही दाबलेले आहे कारण ते fL च्या खाली आहे जे उच्च पास फिल्टरची कट ऑफ वारंवारता आहे आता आम्ही वारंवारता 90 आणि 110 हर्ट्झपर्यंत वाढवली आहे आपण आता पाहू शकता ते अद्याप पार होऊ देत नाही आपण पुढे जाऊ या 130 Hz ला अजून समान परिस्थिती आहे आपण 150 Hz करू या नंतर देखील समान परिस्थिती आहे चला ते 160 Hz पर्यंत वाढवूया तुमचे व्होल्टेज वाढत नाही कारण आम्ही गेन 0 1 वर निश्चित केला आहे म्हणजे व्होल्टेज काहीही असो 0 1 ने गुणाकार केल्यास आउटपुट असेल जर मी गेन वाढवला तर तुम्हाला बदल दिसेल जर मी 1 5 किलो हर्ट्झच्या 1 5KHz वर गेलो तर तुम्हाला अचानक दिसेल की गेन कमी होईल म्हणून जर मी 1 5 किलो हर्ट्झच्या वर वाढवत राहिलो तर तुम्हाला दिसेल की गेन कमी होईल आणि आउटपुट व्होल्टेजही अचानक कमी होईल तुम्हाला 220v नंतर 210v आणि नंतर 200v दिसेल आता पुन्हा ते सिग्नल दाबत आहे पण जर मी गेन 1 मध्ये बदलू शकलो तर काय होईल येथे आमच्याकडे R2 बरोबर 1 किलो ओहम आहे R1 10 किलो ohms च्या बरोबरीचे आहे R2R1 0 1 आहे म्हणूनच जो काही सिग्नल पास होत होता तो या विशिष्ट घटकाने 0 1 गुणाकार होत होता म्हणजे 0 15 व्होल्ट आम्हाला 0 5 व्होल्ट्स देईल हे तुम्ही पाहू शकता की जेव्हा आपण fL च्या वर होतो तेव्हा आउटपुट साधारणपणे ४०० मिली व्होल्ट किंवा ३०० मिली व्होल्ट्सच्या जवळ होते आणि जेव्हा आम्ही fL आणि fHच्या मध्ये होतो तेव्हा तुम्ही व्होल्टेज सुमारे 350 400 मिली व्होल्ट असल्याचे पाहिले असेल बरोबर जर मी घटक 1 मध्ये बदलला म्हणजे माझ्याकडे 10 किलो ओमचा R2 आहे माझ्याकडे 10 किलो ओमचा R1 आहे त्यामुळे माझा गेन 1 होईल तर या विशिष्ट प्रकरणात सर्किट कसे कार्य करेल ते पाहू आम्ही 5 व्होल्ट्स लागू करून हाच प्रयोग करू आणि 50 हर्ट्झपासून सुरू करू आणि 20 हर्ट्झच्या चरणात वारंवारता वाढवू आपण ब्रेडबोर्डवर परत जाऊ या आणि येथे आपण पाहतो की त्याने सीताराम एकूण मूल्य 10 किलो ओमच्या जवळ असलेला रेझिस्टर ठेवलेला आहे तर त्याला दुसरा रेझिस्टर घ्यावा लागेल कारण आम्हाला फॅक्टरचे मूल्य 1 हवे आहे तर तुमच्याकडे असलेल्या रेझिस्टरचे मूल्य 10k ओम आहे आणि दुसरा रेझिस्टर देखील 10k ओम आहे तर आपला घटक 1 आहे तर मी जो मुद्दा मांडत होतो तो म्हणजे जर मी माझी रेझिस्टन्स व्हॅल्यू बदलली तर मला आउटपुट सिग्नलमधील बदल दिसतील आणि तुम्हाला हे समजले पाहिजे की आउटपुट अॅम्प्लीफायरच्या गेनवर अवलंबून असेल तर आता आपण एक सक्रिय बँड पास फिल्टर पाहिला आहे आणि एक प्रयोग म्हणून आपण निष्क्रिय बँड पास फिल्टर पाहिला आहे पुढील मॉड्यूलमध्ये आपण बँड रिजेक्ट फिल्टर पाहू आम्हाला फिल्टरचा सिद्धांत समजला नंतर आम्ही कमी पास उच्च पास बँड पास सक्रिय बँड पास निष्क्रिय बँड पास फिल्टर पाहिले आम्ही पूर्ण केलेल्या गोष्टीमध्ये आम्ही सक्रिय कमी पास सक्रिय उच्च पास निष्क्रिय उच्च पास फिल्टर पाहिले आहेत पुढील मॉड्यूल वारंवारता वर आधारित असेल तुम्ही लो पास हाय पास आणि बँड पास फिल्टरआठवा काय बाकी आहे मग बँड रिजेक्ट फिल्टर याचा अर्थ उर्वरित बँडमधून विशिष्ट वारंवारता नाकारली जाणे आवश्यक आहे ती विशिष्ट वारंवारता नाकारण्यासाठी आम्हाला एक फिल्टर आवश्यक आहे जो त्या विशिष्ट वारंवारता नाकारेल आणि त्याला बँड रिजेक्ट फिल्टर म्हणतात पुन्हा बँड रिजेक्ट फिल्टरसाठी आपण ऑपरेशनल अॅम्प्लिफायर वापरून हा बँड रिजेक्ट फिल्टर कसा डिझाइन करू शकतो ते पाहू या विशिष्ट मॉड्यूलमध्ये तुम्हाला एक गोष्ट मिळाली ती म्हणजे जर मी पॅसिव्ह सर्किट वापरला तर लोडिंगचा परिणाम होईल मी सक्रिय सर्किट वापरल्यास लोडिंग कृतीत होणार नाही तुम्ही कुठेतरी अडकले असाल तर मोकळ्या मनाने विचारा आणि आम्ही तुमच्या फोरममध्ये शक्य तितक्या लवकर तेथे उपस्थित राहण्याचा प्रयत्न करू तुमच्या प्रश्नाचे उत्तर मिळवण्यात मी तुम्हाला मदत करेन आणि तेथे असे काही लोक आहेत जे तुम्हाला गोष्टी कशा कार्य करतात हे समजण्यास मदत करतील तर पुढील मॉड्युलमध्ये आपण बघू की बँड रिजेक्ट फिल्टर म्हणजे काय तोपर्यंत तुम्ही काळजी घ्या मी पुढच्या मॉड्यूलमध्ये बघेन